नमस्कार आणि सीक्युर सिस्टीम इंजीनियरिंग या विषयाच्या या भागात आपले स्वागत आहे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्पेक्यूलेटीव्ह एक्झिक्युशन या विषयाला सुरुवात केली होती आणि आपण अलीकडील अटॅक ज्याला मेल्टडाउन असे म्हणतात तो पाहिलेला होता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरे स्पेक्यूलेटीव्ह अटॅक जे स्पेक्टर म्हणून ओळखले जातात ते पाहणार आहोत हा अटॅक इतरांना ज्ञात होता आणि हा हल्ला मुळातच काम करायचा हा हल्ला जानेवारी 2018 मध्ये पुन्हा सापडला होता आणि तो इंटेल प्रोसेसरच्या स्पेक्यूलेटीव्ह एक्झिक्युशनचा वापर करायचा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे स्पेक्यूलेटीव्ह एक्झिक्युशन प्रोसेसर मध्ये काय करायचे तर आधीच्या इन्स्ट्रक्शन पूर्ण व्हायच्या आधी काही इन्स्ट्रक्शन स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट करायचे उदाहरणार्थ इथे ह्या काही इन्स्ट्रक्शन चा सेट केला जाऊ शकतो आणि त्या इन्स्ट्रक्शन चा रिझल्ट तोपर्यंत कमीट केला जात नाही जो पर्यंत आधीचा रिझल्ट कंपेयर आणि जम्प यासंबंधित रिझल्ट पूर्ण एक्झिक्युट होत नाही जर हे स्पेक्यूलेशन बरोबर असेल तरच या इन्स्ट्रक्शन कमीट केल्या जातील आपण पाहतो की जर तिथे स्पेक्युलेशन असेल आणि हे स्पेक्युलेशन बरोबर असेल तर हे सगळे रिझल्ट लगेच कमिट होतात आणि प्रोग्रामचा परफॉर्मन्स सातत्याने वाढत जातो तर दुसरीकडे स्पेक्यूलेशन चुकीचे असेल म्हणजे तिथे ब्रांच होती जी इथे सुद्धा आहे तिला विशिष्ट अॅड्रेस आहे आणि ज्या इन्स्ट्रक्शन या लेबलला फॉलो करत आहेत त्या स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट झाल्या पाहिजे नंतर सगळे स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट होतील रिझल्ट काढून टाकणे आवश्यक आहे आता इथे परफॉर्मन्स ओवर हेड असेल प्रोसेसर नेहमीच चांगला प्रयत्न करतात त्यामुळे बरोबर स्पेक्यूलेटीव्हएक्झिक्युशन करण्यासाठी ते कंपेयर इन्स्ट्रक्शन चा रिझल्ट काय असेल हे प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि एकतर हा कोड खालील जम्प ऑन नो झिरो इन्स्ट्रक्शन स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट करेल किंवा लेबल खालील कोड स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट करेल त्यांनी काय प्रेडिक्ट केले आहे त्यावर या जम्प ऑन नो झिरो इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट अवलंबून असेल तर हे मिळवण्यासाठी प्रोसेसर मध्ये काय ऍड केले जाते तर ब्रांच प्रेडिक्शन लॉजिक हे ब्रांच प्रेडिक्शन हे सर्व ब्रांचेसचा ट्रॅक ठेवेल ज्या विशिष्ट इन्स्ट्रक्शन च्या वेळी घेतल्या होत्या उदाहरणार्थ इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन बीट ब्रांचप्रेडिक्टरआहे आहे आणि आणि ब्रांच प्रेडिक्शन लॉजिक आधी जेव्हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट केल्या होत्या तेव्हा काय घडले होते यावरून एक तर कोणत्या ब्रांचेस घेतल्या आहे किंवा घेतल्या नाही हे प्रेडिक्ट करेल उदाहरण आपण घेतले नाही प्रेडिक्शने सुरुवात करुया आणि पहिल्या इटरेशन मध्ये दोघांचा रिझल्ट ब्रांच घेतल्या असा असेल तर मग ब्रांच प्रेडिक्ट स्टेट हे 00 ते 01 पर्यंत येतात लुपचे दुसरे इटरेशन पुढील इटरेशन ब्रांच मध्ये ब्रांच घेतली गेली तर हे ब्रांच प्रेडिक्टर हे ब्रांच घेतली असे प्रेडिक्ट करेल व त्याची व्हॅल्यू 11 असेल तर आता तुम्ही बघा तिसऱ्या वेळी जेव्हा जंप ऑन नो झिरो हे एक्झिक्युट होईल तेव्हा ब्रांच प्रेडिक्टर आपोआप ब्रांच घेतली जाईल असे प्रेडिक्ट करेल तर आपण पहात आहोत ब्रांच प्रेडिक्टर हा पूर्वीच्या ब्रांचेस कडून शिकत आहे आणि विशिष्ट ब्रांचेस चा रिझल्ट प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की ब्रांचने सगळ्या ब्रांचेस घेतल्या आहे की नाही स्पेक्यूलेटीव्ह एक्झिक्युशन जे वापरतोय ते चांगली अक्युरॅसी देत असेल अशी आशा करूया आणि म्हणून परफॉर्मन्स बुस्ट होईल पण स्पेक्टर अटॅक मध्ये काय दाखवले होते तर ब्रांच प्रेडिक्शन आणि स्पेक्युलेशन मुळे व्हॅलनरॅबिलीटी होऊ शकते जी की प्रोग्राम मधील सिक्रेट डेटा वाचू शकते स्पेक्टर समजून घेण्यासाठी आपण एक छोटे कोड स्निपेट घेऊया या कोड मध्ये ईफ स्टेटमेंट असेल जिथे X ची व्हॅल्यू array len बरोबर चेक केली जाईल आणि X ची व्हॅल्यू ही array len पेक्षा कमी असेल तर आपण या ह्या इंडेक्स X अरेला एक्सेस ची परवानगी देऊ आणि अरे ची व्हॅल्यू I मध्ये घेतली जाते आणि ते दुसऱ्या अरेला array2 ला लोकेशन I 256 मध्ये एक्सेस करतील आणि रिझल्ट viol नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करते तर आपण इथे काय पाहिले तर अरे2 ने अरे X ने सांगितलेल्या लोकेशनला एक्सेस केले आता आपण पुढे काय पाहणार आहोत तर प्रोसेस चा पुढील भाग स्पेस चा वापर आता आपण असे म्हणू या की तिथे एक गुप्त माहिती आहे आणि या माहिती मधील काही भाग हल्लेखोराला रीड करायचा आहे या कोड मधील दुसरे भाग पाहतात की Xअरे आणि अरे2 दोघंही प्रोसेस चा भाग असलेल्या युजर स्पेसमध्ये दाखवले आहेत तुमच्याकडे एक्स अरे अरे 2 आणि array len आहे सोपे करण्यासाठी आपण प्रत्यक्षात आय ची व्हॅल्यू दुर्लक्षित करत आहोत आणि आपण असे गृहीत धरत आहोत की आय हा कुठेतरी प्रोसेस च्या यूजर स्पेस भागात असेल किंवा तुम्ही असे गृहीत धरू शकता की आय हा त्या आय चा भाग बनणार आहे आणि वाय हा तसाच रजिस्टरमध्ये स्टोअर होणार आहे पण आपण हे एक्झिक्युशन कसे होते ते पाहूया हे कोडचे छोटे स्निपेट सामान्य परिस्थिती मध्ये असतील ही गोष्ट काय घडलं तर ती म्हणजे जेव्हा ही लाईन एक्झिक्युट होईल आपल्याला इन्स्ट्रक्शन लोड कराव्या लागतील पहिली म्हणजे व्हेरिएबल X ची लोड इन्स्ट्रक्शन आणि व्हेरिएबल array len ची लोड इन्स्ट्रक्शन या दोन लोड इन्स्ट्रक्शन X आणि array len ला मध्ये रजिस्टरमध्ये लोड करतील आणि विशिष्ट प्रोसेसच्या वेळेस कॅशे मेमरी मध्ये लोड करतील आता इथे काय दाखवले आहेत तर X आणि array len यामधील तुलना दाखवली आहे आता जर X हा array len पेक्षा छोटा असेल जे आपण बरोबर मानले आहे बरोबर आता मग if कंडिशन इंटर होईल आणि या दोन्ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होतील आणि आता असे गृहीत धरू या की हि केस बरोबर आहे नंतर आपण पहातो की इफ स्टेटमेंट हे X मध्ये इंटर झाले आहे ते अरे मध्ये इंडेक्स साठी वापरले जाते आणि त्या arrayx संबंधित डेटा कॅशे मध्ये लोड करते तर हा डेटा तुम्ही कॅशेमध्ये आणि रजिस्टर मध्ये लोड केला आहे ज्याला आपण I म्हणून अधोरेखित केले आहे असे गृहीत धरू शकतात यानंतर आपण काय पाहत आहोत तर ही I ची व्हॅल्यू नंतर अरे2 मध्ये इंडेक्स करण्यासाठी वापरली आहेदुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आपल्याकडे आय् व्हॅल्यू आहे जी की कॅशे मध्ये आहे किंवा रजिस्टर मध्ये आहेअरे2 ला इंडेक्स करण्यासाठी वापरली जाते आणि त्यामुळे अरे टू मधील एका ब्लॉकचा डेटा कॅशे मेमरी मध्ये लोड केला जातो जर X हा array len पेक्षा छोटा असेल तर आपल्याला एक्झिक्युशन च्या शेवटी काय मिळेल तर आपल्याला कॅशे मेमरी मधील array len तसेच कॅशे मेमरी मधील X आणि दोन डेटा ब्लॉक्स सुद्धा मिळतील एक म्हणजे कॅशे मधील आय संबंधित आणि दुसरा वाय संबंधित तर हा सगळा डेटा कॅशे मध्ये असेल आता नेहमीसारखे आहे जेव्हा X हा array len पेक्षा खरच लहान असेल तर हे जाणून घ्या की अशा प्रकारचे चेक हे बर्याच प्रोग्राम्समध्ये सामान्य आहे जे अॅरे नेहमीच बाऊन्सच्या आत असलेल्या ठिकाणी इंडेक्स केले जातात आता ही केस लक्षात घ्या कोडचा छोटा स्निपेट लूपमध्ये आहे आणि आपण कोडच्या लहान स्निपेटला एकाधिक वेळा कॉल करीत आहोत आणि आपण ह्या कोडच्या लहान स्निपेटला अनेक वेळा कॉल केले तर तर आपल्याला माहित आहे if इथेच संपेल आणि त्यामुळे तिथे ब्रांच इन्स्ट्रक्शन असेल या तीन स्टेटमेंटचे इंवोकेशन पुन्हा पुन्हा होईल आणि ते ब्रांच प्रेडिक्टर नाही ब्रांच घेतली नाही असे ट्यून करेल जर आपण असे मानले की ब्रांचप्रेडिक्टरकाय करेलतर स्टेटमेंट अनेकदा इंवोकेशन आणि X हा array len पेक्षा लहान आहे कंडीशन सोबत ब्रांचप्रेदिक्टर ही स्टेट करेल जिथे ब्रांच ही घेतली नाही असे गृहीत धरले जाते त्यामुळे स्पेक्युलेशन एक्झिक्युशन मध्ये काय घडते तर या इन्स्ट्रक्शन I arrayx आणि Y array2 at the index of I256 हे दोन स्टेटमेंट प्रोसेसर कडून स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट केले जातात आता ही विशिष्ट केस बघुयात आपण गृहीत धरलेली केस जिथे X हा आधीच कॅशे मध्ये लोड केलेला होता आणि आपल्याकडे कॅशे मध्ये आधीच सीक्रेट डेटा होता पण array len कॅशे मध्ये नव्हते आता असे गृहीत धरू या की स्टेटमेंट एक्झिक्युशन पण अशी केस समजा आपल्याकडे Xआहे जो array len पेक्षा मोठा आहे तर त्या वेळी काय घडेल तर X हा मोठा असल्यामुळे किंवा array len एवढा असल्याने if मधील स्टेटमेंट एक्झिक्युट होणार नाही तर X हा array len पेक्षा मोठा असल्यामुळे if कंडीशन मधील स्टेटमेंट एक्झिक्युट होणार नाही तर आपण पाहूया जेव्हा एखादा असा प्रसंग येतो की जेव्हा arr len हे कॅशेमध्ये नसेल तर प्रोग्राम कसे वर्तन करेल आपण असे सुद्धा गृहीत धरलेले की ब्रांचप्रेडिक्टरहा शिकलेला आहे आणि माय प्रेडिक्शन इज नॉट टेकन या स्टेट मध्ये आहे तर काय घडेल जेव्हा X हा arr len पेक्षा मोठा असेल X मधील या इन्स्ट्रक्शन स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट होतील तर प्रथम आपण पाहुयात की array len हे त्याचे कॅशे मध्ये नाही त्यामुळे काही कॅशे मिस होतील जे काही वेळ घेतील आणि array len हा मेन मेमरी मधून कॅशे मेमरीत लोड केला जाईल तर दुसरीकडे दुसरे कंपोनेंट X हे कॅशे मध्ये असतील आणि आपण X ची व्हॅल्यू काही सीक्रेट लोकेशन ने फील करू कॅशेमध्ये सिक्रेट असल्यामुळे इंडेक्स arrayx arrayx हे त्वरित ईव्हॅल्यूऍट केले जाते आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे कॅशे मध्ये काही लोकेशन असतात त्यात arrayx next ची व्हॅल्यू असते आपण काय करत आहोत तर आपण ही विशिष्ट व्हॅल्यू वापरत आहोत जी array 2 च्या इंडेक्स ची सिक्रेट व्हॅल्यू आहे आणि array 2 मधील सगळी माहिती कॅशे मध्ये असेल आता जेव्हा प्रोसेस वर प्रोसेस होतं राहतील याचा अर्थ असा की array len हे शेवटी कॅशे मेमरी मध्ये पोहोचले आता X आणि array len आले आहे आहेत चेक विशिष्ट स्टेटमेंट जे पॉईंट करत होता ते स्टेटमेंट प्रोसेसर शेवटी इनव्होक करेन आणि आता असे निदर्शनात येईल की X हा array len पेक्षा मोठा आहे आणि स्पेक्यूलेटीव्ह एक्झिक्युशन जे झालेले होते ते काढून टाकण्यात येतील आणि म्हणून प्रोसेस पण स्पेक्यूलेटीव्हली एक्झिक्युट झालेल्या इन्स्ट्रक्शन काढून टाकतील मिस प्रेडिक्शन झाल्यामुळे आपण पाहिले की तिथे array2 चे काही कंपोनेंट कॅशे मध्ये आहे तर हे कंपोनेंट arrayxच्या व्हॅल्यूवर अवलंबून आहे आपण काय पाहिले तर आपण पुरेशी arrayx ची मोठी व्हॅल्यू दिलेली आहे त्यामुळे बफर ओवरफ्लो होते दुसरी सिक्रेट माहिती दिली जाते जसे की कॅशे मध्ये काय लोड झाले आहे पुढची गोष्ट हल्लेखोर काय करेल array2 मध्ये कोणता ब्लॉक आहे जो कॅशे मध्ये लोड केलेला आहे हे शोधून काढेल तर तो काय करेल तो array2 मधला मेन एलिमेंट एक्सेस करेल पहिला एलिमेंट एक्सेस केल्यावर त्याला कळेल की हे खूप वेळ घेत आहे कारण पहिला एलिमेंट कॅशेमध्ये नाही मग तो दुसरा एलिमेंट एक्सेस करण्याचा प्रयत्न करेल त्याला कॅशे मीस मिळेल आणि हे असे एक्झिक्युशन टाईम सोबत वारंवार होत राहील वारंवार जोपर्यंत तो हे शोधून काढत नाही की एखादा एलिमेंट कमी वेळ घेतोय कमी वेळ कारण हा हा एलिमेंट कॅशे मध्ये आहे आणि पाहिले की हा एलिमेंट कॅशे मध्ये आहे कारण गुप्त माहिती स्पेक्यूलेटीव्हली इनव्होक केली गेलेली आहे आणि म्हणूनच हल्लेखोराला काही भागांची सीक्रेट गुप्त माहिती मिळेल धन्यवाद